विद्यार्थी मित्रांनो नमस्कार या पाठांमध्ये आपण हसण्याचे प्रकार बहु त्यामध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक पातळीवर हसण्याला आणि मान हलविणे याचे काय संकेत असतात हे जाणून घेऊ पहिला प्रकार त्याने सांगितलेला आहे तो म्हणजे ओढ घट्ट दाबून हसणे अशाप्रकारचे स्मित हास्य ते लोक वापरतात ज्यांना त्यांच्या कल्पना इतरांपासून लपवायची असतात त्यांची मनोवृत्ती लपवायचे असते आणि जेव्हा त्यांना इतरांसमोर उघड व्हायची इच्छा नसते पण त्याच वेळी आपण खूप प्रेमळ आहो असे दाखवून देतात तुम्ही चित्रात बघू शकता की वरच्या व्यक्तींनी आपले ओढ चेहऱ्यावर अगदी सरळ रेषेत ओढून हसण्याचा प्रयत्न केला आहे अशा प्रकारचे हास्य आपण नेहमी यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर बघतो जे नेहमी यशाबद्दल बोलू शकतात पण आपल्या जीवनातील यशा मागचे खरे रहस्य कधीच कोणाला सांगू इच्छित नाही तसेच अशा प्रकारचे हास्य हे सुचविण्यासाठी दिले जाते किंवा नवीन सदस्य आपल्या समूहात नाही यानंतरचा हसण्याचा प्रकार म्हणजे गालातल्या गालात हसणे किंवा स्मित करणे अशा प्रकारचे हास्य भावनिक विरोधाभास दर्शविते उजव्या साईडला मेंदू डाव्या साईडच्या भुवई ला उंचावतो जिथे डाव्या साईडला मेंदू पेशींना खालच्या बाजूला ओढून आणि गाल आकुंचित करून एक विशिष्ट प्रकारचा हास्य निर्माण केल्या जाते ज्याद्वारे संमिश्र भावना दर्शविल्या जातात ओठांच्या खाली उतरलेली तिरकस कडा नकारात्मक भावना दर्शविते तर ओठांचे वरच्या बाजूने उठणे ती व्यक्ती रागावलेली नाही हे सुचविते याला बऱ्याचदा एक सूक्ष्म अभिव्यक्ती मानलीजाते पण आमच्या प्रयोगाद्वारे हे सिद्ध झाला आहे की अशाप्रकारे मुद्दाम हासुन दुसऱ्याचा उपहास जाणीवपूर्वक करण्याचा संदेश दिला जातो तिसर्या प्रकारचा हसण्याचा प्रकार जो एलेन पिज यांनी सांगितला आहे तो म्हणजे जबडा खाली करून हसणे जेव्हा एखादा व्यक्ती जोरदार हसण्याचा किंवा आनंदी दिसण्याचा प्रयत्न करते तेव्हा अशा प्रकारचा हास्याचा उपयोग होतो हि हास्याची अतिशयोक्ती बऱ्याच जा सार्वजनिक क्षेत्रातील त्या लोकांद्वारे केली जाते ज्यांना खूप जास्त लोकांच्या समूहासोबत संवाद करायचा असतो उदाहरणार्थ लोकांचे आवडते चेहरे या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून लोकांना भेटून आपण खूप आनंदी आहोत आणि समाधानी आहोत हे खेळकर वृत्तीने दाखवून देण्याचा प्रयत्न करतात परंतु बऱ्याच वेळेला अनेक सामाजिक प्रसंगात या लोकांमधील वैमनस्य देखील प्रगट होते अशाप्रकारे ही सकारात्मक हास्य दाखविण्याची अतिशयोक्ती आहे एका दिशेला पाहून केलेले हास्य किंवा बोटांच्या कडेकडेने केलेले हास्य अशा प्रकारचे हास्य असते हे खालील छायाचित्रातून तुमच्या लक्षात येईल अर्थातच अशाप्रकारच्या हास्यामध्ये मोकळेपणा आणि लाजाळू पण या दोन्हीचा सहभाग असतो यात एकीकडे दुसऱ्यांचे स्वागत करण्याची छटा असते तर दुसरीकडे या व्यक्ती स्वतःला अलिप्त ठेवून लोकांना टाळण्याचा सुद्धा प्रयत्न करतात जेव्हा आपण खालील प्रकारचे हास्य बघतो तेव्हा ह्या व्यक्ती आपल्यावर काही प्रमाणात काळजीचे अथवा पालकत्वाची भावना दर्शवितात आणि आम्हाला अशा व्यक्तीचे रक्षण किंवा काळजी करण्याची इच्छा निर्माण होते अशाच प्रकारे प्रिन्सेस डायना से हेच बघा ज्याने जिथे जिथे त्या गेल्या तिथे तिथे हजारो लोकांचे अंतकरण मोहित केले दयनीय हास्य हा असा एक मुखवटा आहे जो आपण दुःखी नाही हे दाखविण्याचा प्रयत्न करतो या हास्य द्वारे आम्ही आमचे दुःख सहन करण्यास सक्षम आहोत आणि आम्ही ते दुसऱ्यांशी सांगू इच्छित नाही हे प्रगट करण्याचा एक सामाजिक मार्ग आहे म्हणून हे हास्य सुद्धा अ समांतर असते कारण ते डोळ्या पर्यंत पोहोचत नाही यात डोळे नेहमीच दुखी असतात ओलसर हास्य म्हणजे खूप आनंदी ड्यू चेन हास्य नियंत्रित करण्यासाठी केलेला एक प्रयत्न यास आपल्या असे लक्षात येईल की या व्यक्तीच्या हृदयामध्ये एक वास्तविक उबदारपणा आहे तो मोकळेपणाने हसू इच्छितो परंतु काही सामाजिक बांधिलकी मुळे किंवा काही भावनिक कारणांमुळे किंवा इतरांना वाईट वाटू नये या कारणास्तव किंवा ईतर अडथळ्यांमुळे त्या व्यक्ती मोकळेपणाने हसणे टाळते यालाच ओलसर हास्य म्हणतात उदाहरणार्थ गरम केक वर एक ओलसर कपडा घालून त्याला जपण्याचा प्रयत्न तेव्हा आपण जाणतो की आपण इतरांना मदत करण्याच्या परिस्थितीत नाही तेव्हा आपण अशा प्रकारचे स्मित देतो यानंतर हास्याला क्वालिफायर स्मित किंवा हास्य म्हणतात जास्त आपल्याला माहीत असते की आपण इतरांना मदत करू शकत नाही पण त्याच वेळेला त्यांनी त्याचं वाईट वाटून घेऊ नये असंही आपल्याला वाटतं हे हास्य एखाद्या वाईट बातमीच्या संवादाला सुलभ करते आणि त्याच वेळेला त्यातील नकारात्मक तेची धार काढून घेण्याचा प्रयत्न करते उदाहरणार्थ एखाद्या उत्पादनाचे विशिष्ट मॉडेल विकत घेण्यासाठी आपण एका लांबलचक रांगेत उभे आहोत पण जोपर्यंत ही रांग संपते आणि आपला नंबर लागतो तेव्हा ते मॉडेल संपलेले असते त्यावेळी तो विक्रेता अशा प्रकारच्या हास्याचा उपयोग करतो ज्यामुळे कधीकधी आपल्याला त्याचा तिरस्कार सुद्धा वाटू शकतो आणि आपण त्याला कुठल्याही प्रकारचे हास्य देऊ इच्छित नाही त्याचप्रमाणे आपल्याकडे अजून एक हास्य आहे जे आपला तिरस्कार आणि घृणा यांचे मिश्रण आहे हे हास्य आनंदाच्या खास या सारखेच आहे पण यात काही मुख्य फरक आहे यात ओठांचा कोपरा मुद्दाम ओढल्या जातो किंवा क डक दिसतो अशा प्रकारचे हास्य नेहमी जेव्हा आपण अशा सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये अडकलेले असतो जिथे त्यांच्या संस्कृतीमध्ये वैयक्तिक गरजांना दुर्लक्षित केले जाते त्यावेळेला केले जाते आपल्या मनात चाललेली नकारात्मक भावना लपविण्यासाठी या शास्त्राचा उपयोग होतो उदाहरणार्थ सामाजिक सुसंवाद राखण्यासाठी क्रोध लपवून केलेले हास्य यानंतरचे हास्य जे नेहमी चित्रपटात आणि तत्सम माध्यमात मुख्यत वापरले जाते ते म्हणजे रागणे आनंद दाखविण्याचे हास्य सकाढेन फ्री वूड हास्य म्हणतात हा एक जर्मन शब्द आहे याचा अर्थ द्वेषपूर्ण आनंद किंवा दुसऱ्याच्या दुःखात किंवा दुर्दैव आवर आनंदी होणे म्हणतात जेव्हा दुसरी व्यक्ती दुःखात किंवा विशिष्ट अडचणी चा सामना करताना दिसते तेव्हा त्याच्या दुर्दैवा वर खुश किंवा आत्म समाधानी आहोत अशी ही एक अभिव्यक्ती आहे बरेचदा आम्हाला असे दिसुन येते की वेगवेगळ्या लोकांमध्ये अशा प्रकारची भावना निर्माण होण्याची वेगवेगळी कारणे आहेत कधीकधी एखाद्या व्यक्तीबद्दल च्या तिरस्काराची निगडीत असते तर कधीकधी काही विशिष्ट सामाजिक किंवा सांस्कृतिक समस्या असू शकते तर कधीकधी त्यात अन्यायाची भावना सुद्धा असू शकते उदाहरणार्थ जेव्हा तुम्हाला वाटते एखादी व्यक्ती अचानक श्रीमंत किंवा प्रभावशाली झाली आहे परंतु तेव्हा एक दोन वर्षातच कायदा त्याच्या संपत्तीला अनैतिक घोषित करून त्याला कायद्याच्या कचाट्यात पडतो तेव्हा आम्हाला आनंद होतो आणि अशा प्रकारचे हास्य चेहऱ्यावर उमटते हे हास्य आपल्या मनातील त्यातील भावना लपवून प्रतिस्पर्धा सारखे समोरचा व्यक्ती ठरला आहे आणि आपण जिंकलो आहे आपल्याला न्याय मिळाला आहे अशाप्रकारे प्रतिबिंबित होते अशा प्रकारचे हास्य दुसऱ्यापासून लपविणे सोपे नाही जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आनंदाचा अनुभव करून या हास्याचा आस्वाद घेतो यावेळी आपण ड चेन हास्य वापरत असतो परंतु जेव्हा आपण सर्वांसमक्ष असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या दुःखा समोर अशाप्रकारे हास्य करीत नाही कारण आपण सर्व मुळात सामाजिक लोक आहोत जेव्हा आपण सर्वासमक्ष असतो तेव्हा आपण निश्चितपणे खूप आनंद घेण्याच्या अशा प्रकारच्या भावना लपविण्याचा प्रयत्न करतो आमचे डोळे खऱ्या भावना व्यक्त करीत असते परंतु आमच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य असते जे आजकाल भयपट चित्रपटातील खलनायक मुख्यत्वे वापरतात आपल्याकडे एक सभ्य स्मित सुद्धा आहे सभ्यता अर्थातच शिष्ट ता जे ऐच्छिक आहे आणि आणि कधी कधी मुद्दाम केले जाते पण त्याचवेळी आपल्या सामाजिक संवादाचा हा एक महत्त्वाचा घटक आहे अशाप्रकारे हे सभेस मी इतर लोकांच्या भावना वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत हे दर्शविण्यासाठी वापरतात लज्जास्पद हास्य हेदेखील मी कसे हसते याचे आणखी एक मनोरंजक उदाहरण आहे हे हास्य आपल्या सामाजिक चुकीच्या मार्गावर अथवा काही अवस्थेवर मात करण्यासाठी उपयोगात येते उदाहरणार्थ आपण सहकारी मित्राच्या कपड्यांवर चुकीने पेय त्यावेळेला किंवा एकमेकाशी सुसंवाद साधतांना समोरच्या व्यक्तीचे नाव आपण विसरतो तेव्हा अशा प्रकारचे हास्य वापरून आपण त्या परिस्थितीतून थोड्या प्रमाणात स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच अभ्यासाअंती असे लक्षात आले आहे की लोकांना क्षमा करणे अधिक आवडते पण बरेच संशोधन हेही सिद्ध करते की जे लोक अशाप्रकारे लज्जास्पद हास्य देऊन दिलगिरी व्यक्त करतात त्यांना क्षमा करणे इतरांना आवडते आपल्या हास्य आणि समजूतदारपणा यावर आपले सांस्कृतिक समाज याचा महत्त्वाचा प्रभाव असतो आपल्याला लक्षात येईल की वेगवेगळ्या संस्कृतीत स्मितहास्य वेगवेगळ्या प्रकारे केले जाते कारण हे हास्य सुद्धा सामाजिक रित्या प्रदर्शित नियमाद्वारे स्वीकारले जाते जरी आपण सगळे मानव आहोत आणि वेगवेगळ्या प्रसंगात आपण द चेन सामाजिक किंवा बनावटी हास्य वापरत असतो तरीही हास्यावर प्रामुख्याने आपल्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचा प्रभाव असतो सामान्य अमेरिकन वागणे म्हणजे एक आनंदी स्मित नोंदविले गेले आहे आणि जेव्हा ते दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधतात तेव्हा द चेन स्मित वापरतात अमेरिकन व्यक्तीपेक्षा ब्रिटिश सामाजिक स्मित जास्त आवडीने वापरतात असे निदर्शनास आले आहे आपल्या अमेरिकन सहकाऱ्या पेक्षा ब्रिटिश सहकारी जास्त सामाजिक स्मित करतात असे डॉ चर कॅ लट नर त्याने संशोधन करून सिद्ध केले आहे काही संशोधनाअंती असे निदर्शनास आले आहे की ब्रिटिशांची सामाजिक स्मित करण्याची शक्यता द चेन स्मित करण्याऐवजी जास्त आहे सामाजिक हास्य सामाजिक सभ्यतेला प्रदर्शित करते के ल ट नर्स संशोधनात सामाजिक हास्याचे मुळे ब्रिटिश संस्कृती जास्त प्रमाणात आढळून आली जी ते लोकं सामाजिक शिष्टाचार आणि फरक या दोन्हीसाठी प्रदर्शित करतात अजूनही ब्रिटिश समाजामध्ये अशाप्रकारे वरचे क डक किंवा कठोर ठेवून हास्य केले जातील स्टॅनफोर्ड येथील प्राध्यापक जीन टी साई यांनी आपल्या संशोधनात आपल्या संस्कृतीचा आपल्या हास्यावर प्रभाव पडतो हे मनोरंजक पणे सिद्ध केले आहे याचेच एक उदाहरण मी तुम्हाला सांगितले बरेचदा लोक असा विचार करतात की जेव्हा ते एखाद्या उमेदवाराचा अधिकृत फोटो पाहतात तेव्हा त्या उमेदवारा ची वैशिष्ट्ये जाणतात पण आमचे निष्कर्ष असे सूचित करतात की की उमेदवाराची संस्कृती आणि त्यास महत्त्व देणाऱ्या भावना देखील लक्षणीय असतात हे एक महत्त्वाचे संशोधन आहे सिद्ध करते की वैयक्तिक भावनेच्या अभिव्यक्ती वरच विसंबून न राहता ती अभिव्यक्ती त्या व्यक्तीच्या संस्कृतीशी सुद्धा निगडित असते तिने वेगवेगळ्या राष्ट्रातील नेत्यांच्या अभिव्यक्तीची अभ्यास आणि तुलना करून असा निष्कर्ष काढला की एखादे राष्ट्र त्यांच्या नेत्याला जितके जास्त उत्तेजन देते नेते अधिक उत्साहित स्मित दाखवतात आणि तिने चे अमेरिकन नेत्यांची उदाहरणे सांगितलीत दुसरीकडे एखाद्या विशिष्ट राष्ट्राचे मुल्ले जितकी जास्त दृढ असतात तेथील नेते सामाजिक संवादात शांत स्मित दाखवतात आणि त्यासाठी तिने पूर्व आशियाई देशांचे आणि तिथल्या नेत्यांचे उदाहरण दिले आहे तिने त्यासाठी एक विशिष्ट नाव दिले आहेत ज्याचा मी सुद्धा इथे अंतर्भाव करते तो म्हणजे राष्ट्राचा आदर्श प्रभाव या गोष्टीचा अंतर्भाव किंवा या व्याख्येचा उपयोग सांस्कृतिक दृष्ट्या परिपूर्ण घावन म्हणून केला जातो आणि याद्वारे तेथील लोकसुद्धा स्वतःला अभिव्यक्त करतात या संशोधनाचे समर्थन करणारे आणखी एक संशोधन म्हणजे कारमेन जू डी थ यांचे अव्यवहारी संप्रेषणाचे ते लिहितात की अँग्लो संस्कृतीत स्मित हास्य अनुकूलतेने वापरले जाते गंभीर परिस्थितीत ते क्वचितच वापरले जाते उदाहरणार्थ लोक जेव्हा शिकण्याच्या कामाच्या ठिकाणी असतात म्हणजेच वर्गात किंवा ऑफिसमध्ये तेव्हा ते थोडे कमीच हसतात त्याचप्रमाणे या संशोधनात असेही निदर्शनास आले आहे की लॅटिन अमेरिकन देशांमध्ये हसणे हे अनेक शाब्दिक अभिव्यक्तीचे पैलू आहेत उदाहरणार्थ प्रत्यक्षात हाय तुम्ही कसे आहात हे विचारण्या पेक्षा लॅटिन अमेरिकेतील व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे पाहून हसणे पसंत करते तर त्यांचे हसणे दुसरी व्यक्ती देखील आभारी वृत्ती म्हणून दर्शविते काही संस्कृतीमध्ये कृतज्ञता मौखिक पणे व्यक्त करणे वैशिष्ट रित्या औपचारिक आणि अव्यवहार्य असतात आणि जर अशा या भावना एखाद्या मित्राने तोंडी पद्धतीने व्यक्त केल्या तर तो मित्र आपल्यापासून दूर जात आहे किंवा दुसऱ्या लोकांना नकार दर्शवित आहे असे समजल्या जाते भिन्न सांस्कृतिक प्रभाव सुद्धा दुसऱ्या व्यक्तींबद्दल आणि त्यांच्या वागणुकीबद्दल त्यांना समजण्यासाठी कारणीभूत ठरतो जर आपल्याला त्यांचे सांस्कृतिक फरक आणि त्यानुसार त्यांनी दिलेले हास्य याविषयी माहिती नसेल तर आपण त्या व्यक्तीला समजण्यात चूक करू शकतो उदाहरणार्थ एखादा लॅटिन अमेरिकन मित्र खूप जास्त हसत असेल किंवा त्याचे हसणे विशिष्ट परिस्थितीत अयोग्य असेल तर त्याला समजण्यात त्याचा ब्रिटिश मित्र चूक करु शकतो अशा प्रकारचे सांस्कृतिक हास्य से फरक अधिकृत मार्गदर्शक पुस्तकांमध्ये प्रवेश करतात एका ब्रिटिश लेखकाने त्यांच्या पोलांड विषयी लोकप्रिय गाईड बुक मध्ये पर्यटकांना असा इशारा दिला आहे की पोलंडमधील अनोळखी व्यक्तीकडे पाहून असणे हे मुर्खपणाचे लक्षण आहे नॉर्वेजियन सरकारने अत्यंत विनोदी पणे नॉर्वेजियन संस्कृतीचे सूक्ष्म वर्णन केले आहे यात ते म्हणतात की जेव्हा एखादा अनोळखी व्यक्ती रस्त्यावर नॉर्वेजियन व्यक्तीकडे पाहून हसतो तेव्हा तो अनोळखी मनुष्य वेडा आहे असे गृहीत धरले जाते या मार्गदर्शक तत्वांचा फारसा अर्थ लागत नाही परंतु याद्वारे वेगवेगळ्या सांस्कृतिक भिनते चे महत्व लक्षात येते हास्य विषयी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे खूप जास्त असणे डार्विनने सुद्ध जे लोकं सतत हसत असतात त्यांना महामूर्ख म्हंटले आहे एका रशियन म्हणी द्वारे हसणे जरी आनंद दर्शविण्याचे किंवा सार्वत्रिक अभिव्यक्तीचे लक्षण असले तरी विनाकारण हसणे हे मूर्खपणाचे लक्षण मानले आहे पुरावा असे दर्शवतो की जेव्हा आपण हसतो तेव्हा आपण कसे असतो आणि किती असतो यावर आपल्या संस्कृतीचा आणि मानसिकतेचा प्रभाव असतो उदाहरणार्थ संशोधकांना असे आढळले आहे की जर्मन संस्कृतीमध्ये हसणे आपल्या मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी आरक्षित ठेवलेले असते आणि ते कधीही दुसऱ्या व्यक्तींसोबत च्या औपचारिक संवादात दर्शवीत नाही कामाच्या ठिकाणी आणि गंभीर परिस्थितीत हसणे अपेक्षित नाही उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती आजारपणाचा सामना करत असेल आणि रुग्णालयात असेल तेव्हा हास्य न देणे हा एक योग्य प्रतिसाद मानला जातो पारंपारिक चिनी कुटुंबात सुद्धा मुक्तपणे हसणे कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते परंतु औपचारिक परिस्थितीत अत्यंत मर्यादित असते काही संशोधकांनी व्हिएतनामी समुदायामध्ये सुद्धा अशाच प्रकारची प्रवृत्ती बघितली आहे जिथे शांतता किंवा अंशिक हास्य नकारात्मक अर्थाच्या अभिव्यक्ती म्हणून वापरले जाते त्याचप्रमाणे बऱ्याच शा आशियाई संस्कृतीमध्ये आम्हाला आढळले आहे की हास्य छोट्या मोठ्या गुन्ह्यांवर दिलगिरी व्यक्त करण्या साठी वापरले जाते ते आपल्या अधिकारातील भिन्नता दर्शविण्यासाठी सुद्धा वापरण्यात येते जेव्हा आपला अपमान केल्या जातो किंवा आपल्याला धमकावले जात असेल किंवा चिथावणी दिली जात असेल अशा परिस्थितीत संघर्ष टाळण्यासाठी आणि आपल्या दुःख अपमान सारख्या कठीण भावना लपविण्यासाठी सुद्धा फास्ट चा उपयोग केला जातो हा व्हिडीओ हसण्या मधील सांस्कृतिक भिन्नता समजण्यात अत्यंत संक्षिप्तपणे पण त्याचबरोबर मनोरंजक पणे आपल्याला मदत करेल यु एस ए मध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांना असा प्रवास चालला आहे की बहुतेक अमेरिकन हसण्यासाठी फारसा विचार करीत नाही अमेरिकन लोकं अनोळखी लोकांकडे पाहून सुद्धा खूप हसतात मग अमेरिकन इतके का हसतात आणि ते प्रत्येकासाठी इतके विचित्र का आहेत तर कुठलेही कारण नसताना सुद्धा अमेरिकन लोक हसताना दिसतात जेव्हा तुम्ही अमेरिकन लोकांना हसताना बघाल तेव्हा ते कदाचित आनंदी आत्मविश्वासी किंवा तटस्थ असतील कधी कधी तर समोरच्या व्यक्तीला आरामदायक वाटण्यासाठी सुद्धा ते सभ्य मार्गाने हा अजून त्यांचे आभार मानतात उदाहरणार्थ तुम्हाला पावती देताना ते म्हणतील की तुमची पावती घ्या खूप खूप धन्यवाद इतर देशांमध्ये मात्र विनाकारण हसणे मूर्ख ते चे लक्षण दिसू शकते एका संशोधका द्वारे जपान भारत साऊथ कोरिया आणि रशिया यासारख्या देशांमध्ये हसतमुख चेहरे गंभीर व्यक्तीपेक्षा कमी बुद्धिमानी आहे असे सिद्ध झाले या संशोधकाचा सिद्धांत असा आहे की देशाच्या अस्थिरतेच्या पातळीचा तेथील लोकांच्या मूर्खासारख्या हसण्यावर प्रभाव पडतो तो म्हणतो जेव्हा आपलं भविष्य अस्थिर असते अनिश्चित असते तेव्हा आपण आत्मविश्वासी आणि आनंदी राहू शकत नाही उदाहरणार्थ रशियासारख्या रूढीवादी देशात फोटोमध्ये हसणे सुद्धा शक्य नाही नव्वदच्या दशकात मॅकडोनाल्ड रशियाला गेले होते तेव्हा त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना हसण्याचे प्रशिक्षण द्यावे लागले आजच्या पाठांमध्ये मला अभिव्यक्तीच्या आणखी एका पैलूंविषयी बोलायचे आहे तो म्हणजे डोके हलविणे आणि डोक्याने होकार देणे डोक्या संबंधित अनेक हावभाव स्वीकारल्या गेलेल्या अर्थाच्या स्पष्ट श्रेणीमध्ये येतात डोके हलविणे हेदेखील आपल्या भावना विचार संदेश दर्शविण्याचे आणि समाजाचे एक प्रमुख स्रोत आहे सामान्यपणे आपला होकार दर्शविण्यासाठी ही अभिव्यक्ती वापरल्या जाते कारण बऱ्याच संस्कृतीमध्ये हातात हात मिळवणे योग्य मानल्या जात नाही तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यात सांस्कृतिक दृष्ट्या जैव विविधता दिसते कुठेकुठे मानेने होकार दिला जातो तर कुठे कुठे हातात हात मिळवून हा होकार स्पष्ट केल्या जातो डोक्याच्या हावभाव द्वारे होकारार्थी किंवा नकारार्थी भावना दर्शविल्या जाते जास्त खाली मान हलविणे होकारार्थी तर आजूबाजूला मान हलविणे नकारार्थी मांडले जाते होकारार्थी मान हलवून आपण इतर लोकांचे बोलणे ऐकत आहोत आपल्याला त्यांच्या कल्पना समजत आहेत आणि आम्ही त्यांच्या बोलण्याकडे सतत लक्ष देत आहोत हे सिद्ध होते त्याचवेळी अशाप्रकारे डोक्याची हालचाल करून आपण पुढील व्यक्तीच्या भावना सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर अशा प्रकारचे होकारार्थी हावभाव हे नेहमी स्मितहास्य सोबत उपस्थित असतात तर त्यांची अनुपस्थिती तुमचा नकार दर्शविते डबल होकार वक्त्याला भाषणाचे गती वाढविण्यासाठी सांगते अनेक वेळा डोके हलविणे किंवा एकच हळू डुलकी घेणे त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या तालामध्ये व्यत्यय आणू शकते अत्याधिक आणि वेगवान डोके हलवल्याने वक्त्याला त्याचे बोलणे लवकर संपविण्यासाठी उद्युक्त करते म्हणूनच अ सभ्यपणे डोके हलविणे किंवा खूप वेगवान डोके हलवणे सामान्यपणे असभ्य वर्तन मानले जाते अशाप्रकारे आपण या वक्तव्यावर अथवा संभाषणावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत हे सिद्ध होते अशाप्रकारच्या हावभावांमुळे वक्त्याचे लक्ष वारंवार प्रेक्षक आकडे जाते सभ्य पूर्वक आणि लक्षपूर्वक केलेले डोक्याचे हावभाव चांगल्या ऐकण्याच्या कौशल्य शी संबंधित आहे अशाप्रकारे आपण वक्त्याला हे सूचित करतो की जे काही तो बोलत आहे ते आम्ही लक्षपूर्वक ऐकत आहोत त्यांनी अजून बोलायला हवं आणि जर ही अभिव्यक्ती आपण योग्य प्रमाणे वापरल्यास त्याला पूर्णपणे समाधान कारक रित्या आपले विचार अभिप्राय प्रगट करण्यासाठी मदत करतात डोके आणि मान हलवून एखादी गोष्ट आपल्याला आवडत आहे की नाही हे आपण दर्शवू शकतो त्याच वेळी आपल्याला असे आढळेल की हे परस्पर योग्यतेच्या निर्णयाशी देखील संबंधित आहे आणि संशोधकांनी याच्याशी संबंधित अनेक पैलूंवर संशोधन केले आहे इथे मी काही संशोधकांचा अंतर्भाव करते मातारासो आणि वाईन ने मुलाखतींच्या आणि परस्परसंवादी प्रक्रियेच्या विविध पैलूंचा अभ्यास केला आणि सिद्ध केले ही मुलाखत घेणाऱ्याने होकार आर्थिक दर्शविलेले मानेचे अथवा डोक्याचे हावभाव मुलाखत देणाऱ्याचा सरासरी कालावधी वाढवते क्लोर एट एल याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर अभ्यास करून 100 पेक्षा जास्त पसंती आणि नापसंती दर्शविणारे हावभाव डोक्याची हालचाल करून आपण करू शकतो हे सिद्ध केले करियर अधिकाऱ्यांच्या सहभाग यांमध्ये ज्यांचे प्रशिक्षणाद्वारे सूक्ष्म समुपदेशन केले जाते त्यामध्ये याला अत्यंत महत्त्व आहे डि क स न च्या लक्षात आले मुलाखत काराचा डोक्यात द्वारे हावभाव अभिव्यक्त करण्याच्या क्षमतेला अनुभवी न्यायाधीशांनी जास्त प्रशंसा केली अगदी अलीकडील केलेल्या या क्षेत्रातील संशोधनात असे आढळून आले आहे की ऐकणाऱ्या द्वारे केलेले डोक्याचे हावभाव वक्त्याला अधिक उस्फुर्त भाषण करण्यात प्रोत्साहित करतात जेव्हा आपल्याला आपले वाक्य संपायचे असते तेव्हासुद्धा डोक्यांनी केलेली हावभाव अत्यंत महत्त्वाचे असतात विशेषतः जेव्हा आपल्याला ही कल्पना दुसऱ्या सहकाऱ्याला संबोधन करून वाक्याची देवाणघेवाण करायची असते दुसऱ्यांनी आपले संभाषण सुरू ठेवावे यासाठीसुद्धा डोक्याचे हावभाव करून सुचित केल्या जाते आणि जगभरातील व्यावसायिकांकडून सुद्धा आपल्या ग्राहकांना स्व प्रकटीकरण आस प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी अशाप्रकारच्या डोक्याचा हावभाव वापरण्यात येतो निरनिराळ्या व्यवसायामध्ये डोके हलविणे किंवा डोक्यात द्वारे हावभाव करणे ही दुसऱ्यांना एकूण घेण्याची एक कला आहे तेव्हा डोक्यांच्या हा भावाचा तू व्यवस्थित वापर सर्व सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर आपण एक एक जबाबदार आणि लक्ष देणारे श्रोता होता हे सिद्ध करते या व्हिडिओमध्ये डोक्याचा आणि मानेचा हाव भावाचे महत्व मनोरंजक पणे मांडले आहे डोके हळु आणि जोराने हलवून केलेले हावभाव हे दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत असलेली होकारार्थी आणि नकारार्थी चिन्हे आहेत त्याशिवाय डोक्याची वर आणि खाली हालचाल अथवा डाव्या आणि उजव्या दिशेला विशिष्ट तालामध्ये आणि वेगामध्ये केलेले हालचाल याचे खूप महत्त्व आहे हळुवारपणे डोके हलवणे हे जे काही आपण पहात आहोत ऐकत आहोत त्यामध्ये समती दर्शविण्याचे द्योतक आहे उदाहरणार्थ जेव्हा पुणे अभिव्यक्ती बद्दल व्याख्यान देत आहे आणि तुम्हाला तुमचे मत सामाईक करायचे आहे तेव्हा हम म म असा संकेत तुम्ही दर्शविता जेव्हा आपण असहमत असतो तेव्हा हळू हळू आपले डोके हलवून नाही मला असे वाटत नाही असे दर्शविण्याचा प्रयत्न करतो मतभेदांचा उच्च टप्पा असेल तर आपण जोराने डोके झटकून अरे हा तर केवळ मूर्खपणा आहे हे दर्शविण्याचा प्रयत्न करतो आणि तसेच डोक्याचे वेगाने आणि लयबद्ध पद्धतीने हलविणे होकार देऊन होय कृपया हे दर्शविते बहुतेक वेळा मीटिंगमध्ये कुठल्याही विशिष्ट समस्येचे त्वरित तोडगा काढण्यासाठी अशा प्रकारचे हावभाव दिले जातात सम भाषणादरम्यान मान हलवून होकार दर्शविणे हे वक्ता आणि श्रोता दोघांसाठीही आवश्यक आहे Refer Slide Time 2626 जर आपण एखाद्या व्यक्तीचे म्हणणे ऐकले आणि मान हलवून होय मला समजले आहे किंवा मी ऐकत आहोत कृपया सुरू ठेवा असे दर्शविते याद्वारे आम्ही लक्ष देत आहोत आणि वक्त्याच्या बोलण्या चा आस्वाद घेत आहोत असे दर्शवते तर व त्याकडून दिलेली डोक्याची किंवा मानेची हालचाल श्रोत्याला होकार दर्शविला प्रभावी ठरते उदाहरणार्थ एखादे विधान ऐकल्यावर किंवा वक्तृत्व विषय प्रश्न विचारल्यानंतर तू खरच आपल्याला आवडलेला नसतो तरीसुद्धा आपण होय असे सुचविण्याचा प्रयत्न करतो माझ्या मते श्रोत्यांनी नेहमी डोके द्वारे हावभाव करून संभाषणाला प्रभावशाली बनवायला पाहिजे मी स्वतः कुठल्याही प्रकारच्या सम भाषणामध्ये विशेषतः जेव्हा मला माहिती जाणून घ्यायची असते अशा प्रकारच्या हाव भावांचा उपयोग करते जर आपण संवादामध्ये किंवा सम भाषणांमध्ये आपली आवड आणि भागीदारी दर्शविली तर बघता अधिक मोकळेपणाने बोलण्यासाठी कल ठेवतो तो गोष्टीची पार्श्वभूमी विद्यमान स्थिती आणि त्यापलीकडेही र्याच गोष्टी समजावून सांगतो कधीकधी त्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिक जिज्ञासा पूर्वक प्रश्नांची आणि माहितीचे आवडत सुद्धा आपल्यामध्ये निर्माण होते जर आपण दहा मिनिटे चुपचाप बसू आणि त्यानंतर प्रश्न विचारू तर आपण लक्ष देत नाही अशी छाप पडते दुसऱ्या लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी डोक्याचे हावभाव एवढेच याबद्दल जाणून घेणे योग्य नाही चला आता थोडक्यात पाहू या वेगवेगळ्या प्रकारे डोक्याला झटका देणे किंवा झुकाव देणे काय संकेत देतात आपल्या लक्षात आलेच आहे की डोके हे शरीरावरील एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे कारण आपल्याला त्याला हलविण्यासाठी एक लवचिक मान आहे त्याद्वारे आपण डोक्याची हालचाल करू शकतो डोक्याला बनवू शकतो आपले डोके मागेपुढे आजूबाजूला हलवू शकतो चुकू शकतो पण डोक्यांच्या या सर्व हालचाली द्वारे आपण वेगवेगळ्या भावना प्रदर्शित करीत असतो लोकांमध्ये सामान्यपणे जेव्हा ते आपल्या आवडीचे अथवा मनोरंजक काही पाहत किंवा ऐकत असतात तेव्हा उजव्या किंवा डाव्या साईडला हलकेच डोके झुकून बसण्याची सवय असते हे सभ्य आणि सौम्य स्वा रस्याचे चिन्ह मानले जाते प्रदीर्घ आणि सखोल झुकाव सहानुभूती निर्माण करतो त्याचप्रमाणे सम भाषणादरम्यान श्रोता किंवा वक्ता म्हणून आपले डोके उजव्या किंवा डाव्या साईडला झुकणे त्यामुळे वेगवेगळे संकेत दिले जातात ज्यावर आपण नंतर बोलणारच आहोत इथे मी पुन्हा एल एन पिज याचा संदर्भ घेईल त्याने असे सुचविले आहे की डोक्याच्या स्थितीच्या तीन मूलभूत अवस्था असतात ज्या कोणत्याही संवादाचा दरम्यान दुसऱ्यावर प्रभाव टाकतात त्या म्हणजे डोके वर करणे डोके झुकणे आणि डोक्याची खालच्या दिशेने हालचाल करणे डोके वर करणे ही एक अशी स्थिती आहे ती सर्वसाधारणपणे जे काही सांगितल्या जात आहे त्यामध्ये तटस्थ भूमिका बाळगणारी व्यक्ती घेतो जरी त्याला हाताच्या किंवा बोटाच्या हावभावांची मदत मिळाली नाही तरी सुद्धा संभाषणात डोक्याचे हावभाव आणि हालचाल याद्वारे बऱ्याच प्रकारे होकार कळविण्याचा किंवा विराम चिन्हाचा प्रभावशाली वापर करू शकतो म्हणून जेव्हा हातांच्या आणि बोटांच्या भावभावनांचा आपण या सोबत अंतर्भाव करतो तेव्हाचे विशिष्ट मूल्यांकन करण्याजोगे असते आणि या वेगवेगळ्या छटांनी वेगवेगळे मूलभूत अर्थ जोडले जातात यातील काही जेव्हा आपण हातांच्या आणि बोटांचे हावभाव बघू त्यात शिकणार आहोत तेव्हा हनुवटीला बाहेर काढून डोके वर केले जाते तेव्हा ते आत्मविश्वास श्रेष्ठत्व अभिमान आणि निर्भय वृत्तीचे सूचक असते पी ज याच्यामध्ये जे लोक अशा रीतीने मुद्दाम उभे राहून आपला गळा समोर करण्याचा प्रयत्न करतात ते हे सुचवितात की आम्ही कुणाला घाबरत नाही आणि ते तुमच्यासमोर झुकणार नाही सामान्यतः हा श्रेष्ठत्वाचा आणि अभिमानाचा हावभाव किंवा व्यक्ती मानली जाते पण बऱ्याचदा अत्यंत आत्मविश्वासू आणि निर्भय वृत्तीचे लोक देखील अनावधानाने अशाप्रकारची मुद्रा दर्शवितात डोके झोपवणे बऱ्याचशा पुरेसे संकेत देतात कारण त्यामुळे आपण लोकांना आपली मा न दर्शवितो चार्ल्स डार्विन त्याने सर्वप्रथम हे शोधून काढलं अशाप्रकारे मानवांनी किंवा प्राण्यांनी डोके एका बाजूला झू कवीने किंवा टेकवीने असे दर्शवते की एखाद्या गोष्टीमध्ये आनंद किंवा रस घेत आहे आणि ते आक्रमक नाही आम्हाला आढळले की डोक्यांच्या अशाप्रकारच्या हालचालीचा लिंगभेद अशीसुद्धा प्रभाव आहे गेल्या अनेक शतकानुशतके जर आपण चित्रांचा अभ्यास केला तर आपल्याला आढळेल की स्त्रिया बऱ्याच दा पुरुषांच्या तुलनेत अधिक डोके झुकवितात जाहिरातींमध्ये सुद्धा स्त्रिया नेहमी डोके झुकवून दाखवितात संशोधक सांगतात की निरनिराळ्या समाजातील पुरुषांपेक्षा स्त्रिया तीन पटीने जास्त डोके झोप येतात हा सहसा लैंगिक सहमतीचा सुद्धा हावभाव आहे आपल्या मानेची हालचाल किंवा झुकाव आपण कितीही लवकर गोष्टी समजून घेऊ शकतो हे दर्शविते बऱ्याच व्यवसायी वाटाघाटींमध्ये अशाप्रकारच्या मानेच्या हालचाली किंवा जुकाम आपण त्या गोष्टी मान्य केल्या आहेत किंवा नंतर स्वीकारणार आहोत याच्या सूचक असतात आणि म्हणूनच स्त्रियांना बहुतेकदा कोणत्याही वाटाघाटी दरम्यान डोके सरळ आणि वर ठेवण्याचा सल्ला दिला जातो याद्वारे संवाद करताना भाषण देताना किंवा परी चर्चेमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये काय विचार चालू आहे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा मदत होते जेव्हा आपण एखादा प्रेक्षक डोके थोडेसे झुकून हनुवटी हातावर ठेवून मूल्यांकन हावभाव देतो तेव्हा तो आपल्याकडे लक्ष देत आहे हे सिद्ध होते जेव्हा आपण इतरांचे बोलणे ऐकत असतो तेव्हा थोड्या थोड्या अवधी ने डोक्याची हालचाल करून होकार दर्शवतो तेव्हा वक्त्याच्या हे लक्षात येते की तुम्ही बोलण्यात रस घेत आहात आणि तुम्ही सुरक्षित आहात आणि आता आपण आपल्या डोक्याला डाव्या किंवा उजव्या बाजूला चुकल्यानंतर काय संकेत मिळतो या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत जर डोके उजवीकडे वाकले असेल तर आपण मेंदूचा कलात्मक भाग वापरत आहोत आणि अधिक सर्जनशील मोकळा व्यक्तिमत्त्वाचे धनी आहोत हे सिद्ध होते जर डोके डाव्या बाजूला झोपले असेल तर आपण सांगितलेल्या गोष्टीचे बौद्धिक विश्लेषण करीत आहोत असे संकेत मिळतात 2006 च्या अभ्यासानुसार असे आढळले की डोके उजवीकडे सुकविणे प्रामाणिक पणाचे आणि विश्वासाचे संकेत आहे तर डोके डावीकडे चुकविणे आकर्षक कैसे संकेत आहेत तर एकतर आकर्षक व्यक्तिमत्व म्हणून किंवा अधिक प्रामाणिक आणि विश्वास सहाय्य व्यक्ती म्हणून असे दोन पर्याय आपल्याकडे आहे डोक्यांच्या सुकविणे सहसा विश्वासाचे चिन्ह सहानुभूतीचे लक्षण आणि कधीकधी धमकी नसलेला इशारा सुद्धा संकेत करतात आपण आधी बोलल्याप्रमाणे हे कधीकधी अधिनतेचे संकेत सुद्धा देते प्रिन्सेस डायना यांच्या विशिष्ट डोक्याच्या हावभाव ला खूप प्रसिद्धी मिळाली आहे हे कृत्रिम छायाचित्रं नात्मक किती आहे असं म्हणलं जातं तर काही तज्ञ यातून त्यांच्या उदास पणाची जाणीव होते असे सांगतात डोके आणि हनुवटी खालच्या दिशेला असली तर नकारात्मकतेचे आणि निर्णयाची वृत्ती दर्शविते अशाप्रकारे व्यक्तीमधील विशिष्ट परिस्थिती मधील आक्रमक वृत्ती देखील दर्शनास येते गंभीर मूल्यमापन क्लस्टर दर्शविण्यासाठी सामान्यतः डोके खाली ठेवले जाते आणि जर याला हाताची किंवा बोटांची साथ मिळाले तर एक तर ही अभिव्यक्ती वाढवते किंवा सौम्या करते जर एखाद्या संवादांमध्ये व्यक्ती अशाप्रकारचे विशिष्ट हावभाव अवलंबित असेल तर तो जाणीवपूर्वक प्रतिसाद देत नाही किंवा ती व्यक्ती संवादात सामील व्हायला इच्छित नाही असे सिद्ध होते आणि म्हणूनच व्यावसायिक प्रशिक्षकांना नेहमीच जे लोकं डोके खालच्या दिशेला वळून बसतात किंवा हाताची घडी घालून बसतात अशां चा सामना करावा लागतो म्हणून जे लोक प्रशिक्षित आहेत अनुभवी आहेत असे लोक सर्वप्रथम प्रेक्षकांना विशिष्ट कृती करून त्यांच्या संवादांमध्ये किंवा व्यावसायिक चर्चेमध्ये किंवा सादरीकरणामध्ये त्यांना सहभागी करून घेतात आणि म्हणूनच व्यावसायिक प्रशिक्षकांना नेहमीच जे लोकं डोके खालच्या दिशेला वळून बसतात किंवा हाताची घडी घालून बसतात अशां चा सामना करावा लागतो म्हणून जे लोक प्रशिक्षित आहेत अनुभवी आहेत असे लोक सर्वप्रथम प्रेक्षकांना विशिष्ट कृती करून त्यांच्या संवादांमध्ये किंवा व्यावसायिक चर्चेमध्ये किंवा सादरीकरणामध्ये त्यांना सहभागी करून घेतात हलकेच झुकलेले डोक्याची स्थिती ऐकल्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही आपण संभाषणात आनंद घेत आहोत हे दर्शविते हलकेच झुकलेले डोक्याची स्थिती ऐकल्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही आपण संभाषणात आनंद घेत आहोत हे दर्शविते आणि मजेची गोष्ट म्हणजे कुत्रे असे हावभाव का करतात हे आपल्याला निश्चितपणे माहीत नाही माझ्यासाठी हे चित्र तर सर्वात विवादात्मक आहे Refer Slide Time 3657 याचे स्पष्टीकरण खूपच मजेशीर आहे म्हणून वाकलेले डोके मानेच्या बाजूने कॅरोटिद ग्रंथी द्रवित करतात याचाच अर्थ आपण दुसऱ्यांच्या आधीन आहोत असे होते मला माहित नाही आता मी तुम्हाला डोके झुकत असलेले माझे अनुभव सांगते मी एक श्रोत्यांच्या होकाराचा पर्याय शोधत होते आणि जवळजवळ एका वर्षानंतर मुख्यत्वे दोन प्रतिक्रिया माझ्या लक्षात आल्या पहिली म्हणजे काहीच नाही आणि दुसरे म्हणजे नुसता गोंधळ ज्या क्षणी मी माझे डोके टेकवले त्याच क्षणी त्यावेळी चेहऱ्यावर काय भा व व्यक्त होतो हे मी पाहू शकले आणि त्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या कोणालाही डोक्याकडे झुकत असल्याचे पाहिले नाही टीव्हीमधील कार्यक्रमात अशा प्रकारच्या कुतूहलत्मक हालचाली किंवा हावभाव आपण पाहू शकतो उदाहरणार्थ कार्यक्रम आय मेक युअर मदर सीझन टू भाग सातवा बघा यात नायक आणि स्वतः सांगितला आहे की टेड ला जेव्हा असुरक्षिततेची भावना निर्माण होते तेव्हा तो डोके किंचित झुकवतो या व्हिडिओमध्ये एफ बीआयचे निवृत्त कार्यकर्ते जो नवा रो यांनी डोक्याच्या झु कण्याचे स्पष्टीकरण केले आहे आणि त्यांच्या व्यावसायिक अनुभवामुळे त्यांनी यावर अतिशय मौल्यवान प्रकाश टाकला डोके झूकवीने हे आरामदायक तेचे संकेत आहेत कदाचित ते हसण्यापेक्षा ही अधिक शक्तिशाली आहे कारण बहुतेक लोक बनावटी किंवा कृत्रिम हास्याचा नेहमीच उपयोग करतात पण आपले डोके तेव्हाच झुकते तेव्हा आपण समाधानी आरामदायक असतो जेव्हा कोणी खरच आपल्यावर विश्वास ठेवतो आपल्यासोबत समाधानी असतो तेव्हा तो आपले डोके झुकवतो एक मानव प्रजाती म्हणून जोपर्यंत आपण सुरक्षित नसतो तोपर्यंत आपण डोके झोप येत नाही एखाद्याशी बोलतानासुद्धा जर काही नकारात्मक गोष्टी लक्षात आल्या तर तात्काळ आपण आपले डोके वर करतो कारण आपण आपले मान दाखवीत नाही अर्थात पराभव स्वीकारत नाही हे दाखविण्याचा प्रयत्न करतो तर विद्यार्थ्यांनो माझ्या या चर्चेमध्ये मी हास यांचे प्रमुख प्रकार आणि डोक्याच्या अथवा मानेच्या हालचालींचे हावभाव या सर्व बाबी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आता आपल्याला हावभावन विषयी बऱ्याच गोष्टी लक्षात आले असेल काही अजून गोष्टींचा उल्लेख आपण आपल्या लाइव सेशनमध्ये करूया